नमस्कार व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझा संपर्क तपशील येथे दिला आहे म्हणून जर आपल्यापैकी कोणास जर मला काही प्रतिक्रिया दयायची असेल तर तुमही मला लिहू शकता आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा शक्य तितक्या प्रमाणात प्रयत्न करेन आता आपण पाठ्य क्रमांक 13 पाहूया जो सेवा विपणन संशोधनाबद्दल आहे तर आपण ज्या सेवा देणार आहोत किंवा प्रदान करणार आहोत व विपणन संशोधनासाठी आपण जे साधने वापरणार आहोत आपण प्रथम त्याबद्दल विचारले जाऊ शकणारे किंवा विचारले जाणे आवश्यक असणारे संशोधन प्रश्न पाहूया तर संशोधनाचे प्रश्न असे आहेत कंपनीची क्षमता समजून घ्या म्हणून आपण कंपनीपासून सुरुवात करतो आणि आपल्याला कंपनीची क्षमता समजून घ्यावी लागते तर आपल्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कामगिरी पातळी काय आहे सध्याची सामर्थ्य किती आहे अद्वितीय संसाधनांच्या दृष्टीने स्पर्धात्मक लाभ लक्ष्य विभाग उत्पादन रचना उत्पादन प्रक्रिया आणि आपल्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये मूल्यवर्धित किंमत किती आहे आपल्या कंपनीचे सध्याचे कमजोरी किंवा स्पर्धात्मक तोटे काय आहेत मग आपण क्लस्टर विश्लेषणाद्वारे ग्राहक विभागाच्या ओळखीकडे जातो क्लस्टर विश्लेषण हा एक सांख्यिकीय गट आहे जो समूहाच्या समान ग्राहकांना एकत्र मदत करू शकतो आणि त्यांना इतर ग्राहकांपासून वेगळे करू शकतो तर आपण प्रश्न विचारतो आपले ग्राहक कोण आहेत त्यांच्या गरजा काय आहेत ते सध्या त्यांची गरज कशी भागवतात त्यांच्या प्रेरणा काय आहेत त्यांच्या सुप्त किंवा अपूर्ण गरजा काय आहेत त्यांच्या भविष्यातील गरजा काय असतील आणि ते आपल्या नवीन उत्पादन किंवा सेवेच्या संकल्पनेला त्यांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या पद्धतीपेक्षा प्राधान्य देतील का मग आपण मार्केटिंगचे वातावरण समजून घेतो तर सध्या बाजारात कोणते ट्रेंड आहेत सध्याच्या बाजारपेठांची आणि इतर बाजारांची राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थिती काय आहे ज्यामध्ये आपण काम करू शकतो आपल्या ऑफरच्या विक्री आणि वापराना कोणते कायदे नियंत्रित करतील आपल्या स्पर्धकांना समजून घेणे म्हणून आपल्याला बहुआयामी स्केलिंगचा वापर करून परसेप्च्युअल मॅपिंग वापरावे लागेल कोण आपल्या उत्पादनांशी स्पर्धा करते आपले बर्गर विरुद्ध त्यांचे बर्गर ब्रँड खाजगी लेबल विरुद्ध मॅकडोनाल्ड्स चे लेबल उद्योग फास्ट फूड विरुद्ध सर्व अन्न आणि पेये आणि ग्राहकांच्या खर्चाचा वाटा व त्यांचे वर्तमान आणि भविष्यातील उद्दीष्ट आणि रणनीती काय आहेत त्यांच्या नेटवर्कमध्ये त्यांच्या अद्वितीय संसाधने लक्ष्य विभाग उत्पादन रचना उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धिततेच्या दृष्टीने त्यांचा स्पर्धात्मक फायदा काय आहे स्पर्धात्मक तोटे काय आहेत आपल्या स्पर्धकांना आकलनशील नकाशामध्ये कसे ठेवले जाते मग आपण बाजाराच्या सर्वेक्षणाद्वारे बाजाराच्या मागणीचा अंदाज घेतो तर किती लोकांची त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन ऑफर खरेदी करण्याची शक्यता आहे आता ते ऑफेरींगसाठी किती किंमत देण्यास तयार आहेत उपक्रम फायदेशीर होईल का गुंतवणुकीवर परतावा काय असेल मग आपण ग्राहक किंवा खरेदीदाराचे वर्तन समजून घेतो तर या माहिती संकलनाच्या तंत्रात निरीक्षणे फोकस ग्रुप वर्तन माहिती प्रयोग इत्यादींचा समावेश आहे ज्याचा वापर करून कुटुंबातील लोक किंवा कंपनीतील लोक ऑफरची खरेदी सुरू करू शकतात त्यांच्या कुटुंबातील कोणता व्यक्तीचे आपल्या ऑफरवरील खरेदीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आपला ऑफर कोण वापरण्याची शक्यता आहे आपल्या ऑफर संबंधी खरेदी निर्णय कोण घेऊ शकतो आरंभकर्ता प्रभावशाली व्यक्ती वापरकर्ता निर्णय घेणारा व्यक्ती खरेदीदार यांना संप्रेषणाच्या कोणत्या चॅनेलचा सामना करावा लागतो मग माध्यमांच्या सवयी कोणत्या आहेत वरील भूमिकांची व्यक्तिरेखा काय आहे ते कोणते विश्वास मूल्ये दृष्टिकोन आवडी आणि मत धारण करतात त्यांच्या कुटुंबात किंवा कंपनीमध्ये ते आपले ऑफर खरेदी करण्याचा निर्णय कधी आणि कुठे घेण्याची शक्यता आहे त्यांच्या कुटुंबात किंवा कंपनीमध्ये ते आपली ऑफर स्वीकारणे व कोणत्या माध्यमाने त्यासाठी पैसे देणे पसंत करतील तर ते संयुक्त विश्लेषणाद्वारे आहे आपल्या ऑफरमध्ये ग्राहकांना कोणती नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे ग्राहक आपल्या ऑफरची विल्हेवाट लावण्यास कसे तयार आहेत आपल्या ग्राहकांना विक्रीनंतरच्या कोणत्या स्तराची आवश्यकता आहे ते तेवढे पैसे देण्यास तयार आहेत का ग्राहक आपल्या ऑफरसाठी कोणती किंमत देण्यास तयार आहेत तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण संयुक्त विश्लेषणाची मदत घेऊ शकतो संवादाचे निर्णय घेणे पाहूया किती जणांना आपल्या ऑफरची माहिती आहे व किती जणांच्या मनामध्ये आपली ऑफर बसली आहे आपल्या ऑफरबद्दल किती लोकांना माहिती आहे किती जणांना आपली ऑफर आवडते अशा पर्यायी ऑफर ज्या ग्राहकांच्या मनात आहेत त्या ऑफरपेक्षा आपल्या नवीन ऑफरला विकत घेण्यास किती ग्राहक प्राधान्य देतात किती लोकांनी आपल्या ऑफरला वापरून पाहिले आहे आपल्या ऑफरसह लोकांना इतर कोणत्या पूरक ऑफर देखील खरेदी कराव्या लागतील मग आपल्याला वितरणाचे निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे बाजार सर्वेक्षण आणि स्थान मॉडेलचे वापर करावे लागेल तर वितरणाचे पर्यायी मार्ग कोणते आहेत जसे की स्वरूप कायम ठेवणे किंवा आपल्या सेवा वितरीत करणे व हे कसे बदलत आहेत ग्राहकांना आपली ऑफर देण्याचे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम मार्ग कोणते आहे आपल्या सर्व्हिस हब आणि सर्व्हिसस्केपचे सर्वोत्तम स्थान कोणते असेल किंमतीचे निर्णय घेणे पाहूया ग्राहक सर्वेक्षण संयुक्त विश्लेषण केले जाऊ शकते तर आपल्या युनिट्सचे कार्यावर आधारित खर्च किंवा एका युनिटचे एबीसी कॅफे चेअर रेस्टॉरंट चेअर स्कूल सीट बसट्रेनएअरलाईन सीट किलोमीटर कामगार एजन्सी व्यक्ती तास इत्यादी काय आहेत बाजारात तत्सम सेवांची किंमत किती आहे लोक आपल्या ऑफरसाठी किती किंमत देण्यास तयार आहेत आपल्या ग्राहकांना आपल्या सेवेची गरज पूर्ण करण्यासाठी भरावी लागणारी पर्यायी उत्पादन सेवांची किती किंमत आहे आपल्या सेवांच्या प्रत्येक युनिटची मूल्य आधारित किंमत किती आहे मग विपणन कामगिरी मोजण्यासाठी येत आहे तर ते ग्राहक सर्वेक्षणांद्वारे केले जाते तर आपल्या कंपनीमध्ये कार्यरत भांडवलावर सध्याचा परतावा किती आहे किती लोकांनी आपली ऑफर एकदा तरी खरेदी केली आहे किती लोक आपली ऑफर पुन्हा खरेदी करण्यास तयार आहेत जी बाजारातील मागणी आहे आपल्या ऑफरवर किती लोक समाधानी आहेत आपल्या ऑफरवर किती लोक असमाधानी आहेत ते असमाधानी का आहेत म्हणजे आपण ग्राहकांच्या तक्रारी पाहतोत आपल्या ऑफरचे संधर्भ इत्तर लोकांना देण्यास किती लोक तयार आहेत किंमत वाढली तरीही किती लोक आपले ऑफर खरेदी करण्यास तयार आहेत मग ग्राहक सेवेद्वारे ग्राहक संबंध व्यवस्थापित करणे पाहूया आपले कोणते ग्राहक फायदेशीर आहेत आपले कोणते ग्राहक गैर फायदेशीर आहेत त्यांना कमी किंमतीचे किंवा जास्त किंमतीचे ऑफर विकले जाऊ शकतात का आपण आपल्या फायदेशीर ग्राहकांच्या संपर्कात कसे राहू शकतो आपण आपल्या फायदेशीर ग्राहकांना कसे बक्षीस देऊ शकतो जेणेकरून ते आपल्या ऑफर्सशी एकनिष्ठ राहतील त्यांना कोणत्या प्रकारची बक्षिसे देणे योग्य आहे आपल्या ऑफरसाठी कोणत्या प्रकारची हमी देणे आवश्यक आहे मग नवीन ऑफरिंग बाजाराबद्दल निर्णय घेणे पाहूया तर विद्यमान किंवा नवीन बाजारपेठेत ग्राहकांना कोणत्या नवीन ऑफरची आवश्यकता आहे त्या ऑफरसाठी ते कोणती किंमत दयायला तयार आहेत ग्राहक नवीन ऑफर कशी वापरण्यास तयार आहेत आपल्या ग्राहकांना कोणत्या स्तरापर्यंत विक्रीनंतरच्या सेवेची आवश्यकता आहे ते तेवढे पैसे देण्यास तयार आहेत का तर आपल्या ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी आपण विचारू शकणाऱ्या अनेक प्रश्नांची यादी आपल्याकडे आहे ज्यामुळे ते समाधानी राहू शकतात मग आपण संशोधन उद्दिष्टे आणि विश्लेषण साधनांकडे जाऊया तर प्रथम कंपनीची क्षमता समजून घेण्यासाठी आपल्याला एचआरची कागदपत्रे आणि कर्मचाऱ्यांच्या मुलाखती पहाव्या लागतील ग्राहक विभागाची ओळख पाहणे आवश्यक आहे जेणेकरून आपण क्लस्टर विश्लेषण cluster analysis नावाचे सांख्यिकीय साधन वापरतो बाजाराचे वातावरण समजून घेणे हे PEST विश्लेषणाद्वारे केले जाते ज्याची आपण आधी चर्चा केली आहे आकलनशील मॅपिंगद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना समजून घेणे आवश्यक आहे बाजाराच्या मागणीचा अंदाज लावणे हे फोरकास्टिंग मॉडेलद्वारे केले जाते ग्राहक किंवा खरेदीदाराचे वर्तन समजून घेणे हे भिन्नतेच्या विश्लेषणाद्वारे केले जाते आपल्या ऑफरबद्दल निर्णय घेणे हे संयुक्त विश्लेषणाद्वारे केले जाते रिग्रेशन विश्लेषणाद्वारे संप्रेषणाचे निर्णय घेतले जाते लोकेशन मॉडेलद्वारे वितरणाचे निर्णय घेतले जाते संयुक्त विश्लेषणाद्वारे किंमतीचे निर्णय घेतले जाते विचलनाच्या विश्लेषणाद्वारे विपणन कार्यप्रदर्शन मोजले जाते ग्राहकांसोबत नातेसंबंध पुन्हा व्यवस्थापित करणे हे भिन्नतेच्या विश्लेषणावर आधारित आहे आणि संयुक्त विश्लेषणाद्वारे आपल्या ऑफरबद्दल निर्णय घेतले जाते तर हे सर्व या धड्यात आहे आशा आहे की हे मदत करेल